आजच्या व्याख्यानात सर्वांचे स्वागत आहे मी विविध जोडण्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे संरचनेच्या बाबतीत घटकामध्ये सामील होण्यासाठी उपलब्ध आहेत आपण वेगवेगळ्या घटका ना सर्वसाधारणपणे कास्ट करून जोडतो परंतु स्टीलच्या घटकाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे स्टील रोल बाजारात वेगवेगळ्या विभागात उपलब्ध आहेत ज्यात त्यांना एकत्र सामील होणे आवश्यक आहे आणि ते जोडणे विविध प्रकारे केले जावे म्हणजे विविध मार्गाने आपण वापरत असलेली विविध जोडणी पाहू रिवेट जोडणी बोल्ट जोडणी नंतर वेल्ड जोडणी आणि त्या दोघांचे किंवा तिघांचे एकत्रीकरण आता जेव्हा बीम आणि स्तंभासारखे दोन घटक एकत्र जोडले जाऊ शकतात किंवा बीम याचा अर्थ मुख्य बीम आणि दुय्यम बीम जोडले जाऊ शकतात आणि दुय्यम असू शकतात मी म्हटल्याप्रमाणे जोडलेले बीम आणि कॉलम जोडले जाऊ शकतात आणि कॉलम म्हणजे पहिल्या मजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत दुसऱ्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत स्तंभ पुन्हा जोडलेले असू शकतात आणि कंस जोडलेले स्तंभ असू शकतात आणि टोप्या जोडलेल्या बेस प्लेट किंवा ट्रस असू शकतात गसेटद्वारे जोडले जाणारे ट्रस घटक पुन्हा जोडले जावे म्हणजे जेव्हा एखादा घटक वेगळा असतो किंवा ते घटक एका विशिष्ट बिंदूवर जोडलेले असतात आणि नंतर ते गुसेटद्वारे जोडले जाऊ शकतात घटक म्हणून जेव्हा एका टप्प्यावर दोनपेक्षा जास्त घटक सामील होत असतात तेव्हा आपल्याला जोडणीची आवश्यकता असते आता हे वेल्डद्वारे किंवा ठळक किंवा उभ्या जोडणीद्वारे जोडले जाऊ शकते आवश्यकतेनुसार आपण जोडणी निवडतो आता पर्लिन आणि राफ्टर्स देखील जोडलेले आहेत मग विंड ब्रेसेस् आणि स्तंभ रेल आणि स्तंभ त्या गोष्टी जोडल्या जाऊ शकतात प्लेट गर्डरमध्ये आणखी कडक करणारे प्लेट गर्डरमध्ये डायाफ्राम diaphragms फ्लॅंज आणि वेब जोडणी इन प्लेट गर्डर्स स्तंभ जोडणीमधील स्टिफनर प्लेट्स देखील वेगवेगळ्या जोडण्यासाठी वापरल्या जातात आता मी सांगितले की फॅब्रिकेशनची पद्धत मुळात तीन प्रकारची असते एक म्हणजे रिवेट सांधे आणि नंतर बोल्ट जोड आणि नंतर वेल्ड जोड देखील आपण वरीलपैकी दोन किंवा तीन माध्यमांचे संयोजन करू शकतो एखाद्या विशिष्ट सांध्यामध्ये आपण रिवेट आणि बोल्ट किंवा वेल्ड किंवा बोल्ट आणि वेल्ड सॉरी बोल्ट आणि रिवेट जे तयार केले जाऊ शकतात त्यामुळे गरजांनुसार आपल्याला निवड करावी लागेल आता आपण चांगल्या जोडणीच्या गरजेकडे येऊया जे मुळात चांगली जोडणी आहे चांगल्या जोडणीचा अर्थ असा आहे की ते असे असावे की ते सहजपणे स्थापित केले जाऊ शकते आणि देखरेख केली जाऊ शकते ती एक गोष्ट आहे तर ती अशी असली पाहिजे की कमीतकमी कमकुवत होण्याची शक्यता आहे जोडले जाणारे भाग आणि चढउतार होणारे ताण टाळण्यासाठी ते पुरेसे कडक असले पाहिजेत त्यामुळे थकवा येऊ शकतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आता रिवेट कनेक्शन्सकडे येत असताना आपल्याला माहीत आहे की एकत्र जोडण्यासाठी प्लेट्समध्ये रिवेट घातले जातात वेगवेगळ्या प्लेट्स आणि उष्णतेच्या सहायाने आपण अशा प्रकारे रिवेट घालू शकतो जेणेकरून हे एक विशिष्ट रिवेट सांधा येथे दर्शविला जात आहे जिथे विविध घटक जोडलेले आहेत रिवेटिंगद्वारे प्लेट करण्यासाठी आणि रिवेटच्या भागांमध्ये ज्याचा मुख्य भाग हा आहे त्याला हेड म्हणतात आणि या भागाला शँक म्हणतात आता शँकची विशिष्ट लांबी प्लेट्सच्या जाडीच्या प्रकारावर अवलंबून असते खांद्याची लांबी वेगवेगळी असेल आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची डोकी उपलब्ध असतील त्या दोषांचे वेगळे नाव दिले आहे आता या रिवेटच्या वरच्या भागाला एक विशिष्ट व्यास आहे ज्या व्यासाला रिवेट व्यास आणि सॉरी रिवेट हेड व्यास म्हणतात आणि ही आहे रिवेट डोक्याची उंची आणि याला नाममात्र रिवेट व्यास म्हणतात त्या शँकच्या व्यासाला नाममात्र व्यास म्हणतात आणि तो नाममात्र व्यासाच्या आकारावर अवलंबून असतो वापरलेल्या सामग्रीच्या प्रकाराच्या आधारे रिवेटची ताकद मोजली जाऊ शकते आणि त्यानुसार आपण रिवेटच्या ताकदीची गणना करू शकतो आता रिवेट जोडणी वापरण्यापूर्वी आपल्याला विविध प्रकारचे फायदे काय आहेत हे माहित असणे आवश्यक आहे आपण रिवेट जोडणीद्वारे साध्य करू शकतो एक म्हणजे रिवेटचा वापर काही फायदे म्हणून केला जाऊ शकतो रिवेट जोडण्यांपैकी एक येथे ठेवलेली आहे जसे की रिवेटिंग प्रक्रियेची सहजता तर स्वस्त निर्मितीचा खर्च कमी देखभाल खर्च आणि रिवेट जोडणी हे कायम स्वरूपी आहे म्हणजे कंपन आणि इतर समस्यांमुळे बोल्टच्या उलट तो सैल होणार नाही तर निसर्गात कायमस्वरूपी असू शकते मग वेल्डेड जोडणीच्या उलट दुर्गम भागात विजेशिवाय रिवेट जोडणी शक्य आहे वेल्डेड जोडणीच्या बाबतीत आपल्याला विजेची आवश्यकता असते अन्यथा घटका मध्ये सामील होणे कठीण होईल परंतु केवळ रिवेट जोडण्यांच्या बाबतीत उष्णतेच्या वापराद्वारे लागू केल्याने आपण ते शोधू शकतो आता भिन्न धातू नॉन मेटलिक जोडणी साठी देखील जोडले जाऊ शकते रिवेट सांधे शक्य आहेत हे निश्चित फायदे आहेत परंतु त्याचे बरेच तोटे आहेत ते बरेच तोटे काय आहेत ते आपण पाहूया वाहन चालवण्यापूर्वी रिवेट्स आधीपासून गरम करणे आवश्यक आहे का आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे उच्च पातळीचा आवाज निर्माण होतो त्यामुळे ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तेथे उच्च पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो म्हणून सामान्यतः आजकाल आपण हा आवाज टाळण्याचा प्रयत्न करतो मग जोडणीच्या तपासणीसाठी आवश्यक असलेले कुशल काम म्हणजे जोडणी पूर्णपणे केली जाते किंवा ते पूर्णपणे तपासले जाऊ शकत नाही हे सर्व कुशल कामगार उपलब्ध असल्यास शक्य आहे मजुरीचा खर्च जास्त आहे कारण त्याला वेळ लागतो म्हणूनच रिवेटिंग प्रक्रिया महागडी आहे कामगार खर्चाचा खर्च नंतर काळजीपूर्वक तपासणी आणि खराबरित्या स्थापित केलेल्या वस्तू काढून टाकण्यात खर्च समाविष्ट असतो त्यात रिवेट्सदेखील आहेत त्यामुळे काही गैरसोयींमुळे आजकाल रिवेटिंग जोडण्या पूर्ण होत आहेत प्रामुख्याने आवाजामुळे आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे आणि त्यामुळे ते बदलणे देखील कठीण आहे तुम्ही रिवेटचा अयोग्य समावेश बदलणे कठीण म्हणत असाल म्हणजे जर निश्चित असेल तर बदलण्यासाठी आता रिवेट्स अयोग्यरित्या घातले जातात त्यामुळे ते महाग पडते आता वेगवेगळ्या प्रकारच्या रिवेट्सवर येताना आपण पाहू शकतो की एक पॉवर ड्रिव्हन रिवेट आहे हाताने चालवलेल्या रिवेटचे दोन प्रकार आहेत पॉवर ड्रिव्हन रिवेटला हॉट रिवेट म्हणतात आणि हाताने चालवलेल्या रिवेटला पुन्हा पॉवर ड्रिव्हन रिवेटमध्ये कोल्ड रिवेट म्हणतात आपल्या कडे दोन प्रकार आहेत एकाला पॉवर ड्रिव्हन शॉप रिवेट म्हणतात तर दुसऱ्याला पॉवर ड्रिव्हन फील्ड रिवेट म्हणतात आणि त्याचप्रमाणे हाताने चालवलेल्या रिवेट्ससाठी हाताने चालवलेल्या दुकानाच्या रिवेट्स आणि हाताने चालवलेल्या फील्ड रिवेट्स उपलब्ध आहेत आता सामान्यतः वापरल्या जाणार्या रिवेट्स हे स्नॅप हेड स्नॅप हेडसारखे असतात जेथे डोक्याचे परिमाण निश्चित केले जाते डोक्याचे परिमाण म्हणजे दांडाच्या व्यासाच्या दृष्टीने जर दांडाचा व्यास d असेल तर आपण विचार करू शकतो की रिवेटच्या व्रच्या भागाचा व्यास 1 6d आणि रिवेटची वरच्या भागाची उंची ही 0 7d आहे त्यामुळे वेगवेगळ्या उंची आणि व्यासासह वेगवेगळ्या प्रकारचे हेडस् स्नॅप असतात याचा अर्थ रिवेट हेड उपलब्ध आहेत आणि त्याचे नाव वेगळे आहे मी येथे नुकतेच दोन प्रकार दिले आहेत रिवेट्सपैकी एक गोलाकर हेड आहे तर दुसरे सपाट हेड आहे सपाट भागाच्या बाबतीत गोलाकार भागाचा व्यास 2d आहे आणि त्याची उंची 0 25d आहे आणि ही लांबी आहे या लांबीला रिवेट लांबी म्हणतात आणि d हा रिवेटचा नाममात्र व्यास आहे या प्रकरणात आपण लक्षात ठेवले पाहिजे की व्यासाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे रिवेट व्यास दुसरा संपूर्ण व्यास आहे ज्याचा अर्थ नाममात्र व्यास आणि एकूण व्यास रिवेट व्यासाच्या किंचित जास्त आहे म्हणजे नाममात्र व्यास म्हणजे तो कधीकधी 1 किंवा वास्तविक व्यासापेक्षा 2 मि जास्त म्हणजे नाममात्र व्यास आता रिवेट सांध्याची रचना करताना आपल्याला त्यावर काही गृहितके ठेवायची आहेत ज्याच्या आधारावर आपण रिवेट सांध्याची रचना करू शकतो प्रथम म्हणजे प्लेट्समधील घर्षण दुर्लक्षित केले जाते रिवेट्समध्ये जोडताना आपण प्लेट्समधील घर्षणाकडे दुर्लक्ष करत असतो मग ताण कमी होतो रिवेटच्या क्रॉस सेक्शनवर एकसमान आहे म्हणजे क्रॉस सेक्शनवर शिअर स्ट्रेस वितरण एकसमान मानले गेले आहे हे एकसमान आहे मग रिवेट छिद्रांमधील प्लेट्सच्या भागावर थेट स्ट्रेस चे वितरण जे एकसमान आहे आणि थेट भारांच्या अधीन असलेला रिवेट गट समान भार सामायिक करतो म्हणजे जर आपल्याकडे रिवेट्सची संख्या n असेल आणि जर आपल्याकडे एकूण भार p असेल तर प्रत्येक रिव्हेट p बाय n चा भार सहन करीत आहे म्हणजे भार समान प्रमाणात सामायिक करणे मग रिवेटमधील बेन्डीग स्ट्रेस दुर्लक्षित केला जातो आणि रिवेट पूर्णपणे भरतो असे आपण मानतो ज्या छिद्रांमध्ये ते चालवले जातात याचा अर्थ जरी रिवेट छिद्र व्यास आणि रिवेट व्यास हे थोडे वेगळे आहे म्हणजे छिद्र व्यासाच्या बाबतीत 1 5mm ते 2mm मोठे आहे परंतु दरम्यान रिवेटची रचना करताना आपण असे गृहीत धरतो की ते पूर्णपणे छिद्र भरत आहे मग स्ट्रेस वितरण एकसमान असते आणि त्याचे संपर्क क्षेत्र d गुणिले t असते जेथे d आहे नाममात्र व्यास आणि t ही प्लेटची जाडी आहे त्यामुळे स्ट्रेस वितरण सहन करते जेव्हा आपण गणना करणार आहोत तेव्हा संपर्क क्षेत्राची गणना d गुणिले t म्हणून करू आता जसे मी सांगितले की आजकाल रिवेट जोडणी परिपूर्ण होत आहे म्हणून नवीन कोडमध्ये IS 800 2007 रिवेट रचनेचा तपशील लिमिट स्टेट मेथडमध्ये दिलेला नाही तथापि बोल्ट आणि वेल्डिंगच्या बाबतीत त्याचे स्पष्टपणे वर्णन केले गेले आहे म्हणून जेव्हा आपण बोल्ट जोडणीकडे जाऊ तेव्हा आपल्याला कोडल तरतुदी दिसतील आणि नंतर कोडनुसार येणाऱ्या ठळक अपयशाचे प्रकार काय आहेत याची आवश्यकता काय आहे चित्रात जे आपण पाहू आणि आपण स्पष्टपणे बोल्टची रचना करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे IS 800 च्या कलम 2 4 मध्ये माफ कराःIS 800 2007च्या कलम 2 4 मध्ये असे म्हटले आहे की बोल्ट नट आणि वॉशर्सना या संकेतांशी सुसंगत असल्याची पुष्टी केली जाते म्हणून या संकेतांमध्ये बोल्ट या कोडमध्ये गुणधर्म दिले आहेत या IS कोडमध्ये ठळक गुणधर्म त्यांचे परिमाण या संकेतांमध्ये विविध प्रकारची ताकद विविध प्रकारचे बोल्ट दिले आहेत ज्याचा उल्लेख IS800 2007 मध्ये कलम 2 4 मध्ये आहे आता बोल्टकडे येत असताना येथे पहा की एका विशिष्ट ठिकाणी सदस्यांची संख्या एकत्र जोडली गेली आहे ह्यांना जोडण्यासाठी पॉइंट आणि बोल्टचा वापर केला जातो आता मी बोल्टच्या भागांकडे येतो पहा बोल्टचे डोके आहे ज्याला हेड म्हणतात आणि याला शँक म्हणतात या भागाला शँक म्हणतात बरोबर आणि याला रनआउट म्हणतात आणि याला धागा म्हणतात आणि हे त्याला नट म्हणतात म्हणून एका विशिष्ट ठिकाणी वेगवेगळ्या प्लेट्स जोडण्यासाठी प्लेटवर नट घट्ट केले जातात एका बिंदू नंतर ही धाग्याची लांबी येथून इथपर्यंत धाग्याची लांबी आहे आणि ही पकड आहे या भागाच्या लांबीला ग्रिप लांबी म्हणतात आणि एकूण लांबीला नॉमिनल लांबी म्हणतात त्यामुळे बोल्टचे वेगवेगळे भाग असतात जसे की हेड नट शँक धागा लांबी ग्रिप लांबी आणि नॉमीनल लांबी जी आपल्या रचनेसाठी आवश्यक असेल जेव्हा आपण रचनेसाठी जात आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या बोल्टचे हे पॅरामीटर्स आवश्यक आहेत हे परिमाण भिन्न आहेत बोल्टचा नाममात्र व्यास किती आहे यासारखे परिमाण एकूण व्यास किंवा संपूर्ण काय आहे व्यास किंवा बोल्ट हे षटकोनी असो किंवा चौरस असो हेडचा प्रकार काय आहे आपण हे पाहू आता बोल्ट वापरण्यापूर्वी आपण त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहू मी सांगितल्याप्रमाणे तीन प्रकारचे जॉइंट आहेत एक म्हणजे बोल्ट जॉइंट आणि दुसरा म्हणजे रिवेट जॉइंट दुसरे म्हणजे छिद्र जॉइंट प्रत्येक जॉइंट चे काही फायदे आणि तोटे असतात म्हणून आपल्याला त्याचे फायदे आणि त्याचे तोटे काय आहेत आणि विशिष्ट गोष्टींसाठी काय आहेत हे पाहावे लागेल ज्या प्रकरणात आपण विशिष्ट घटका मध्ये सामील होणार आहोत तिथे आपल्याला कोणत्या प्रकारची रचना आहे हे माहित असणे आवश्यक आहे आपण कोणत्या प्रकारची जोडणी शोधत आहोत याचा अर्थ काय आहे त्या घटकांना जोडण्यासाठी जोडणीचा प्रकार उपयुक्त ठरेल तर प्रथम रिवेटपेक्षा कमी मनुष्यबळ असलेल्या बोल्ट वनचे फायदे काय आहेत ते पाहूया येथे फक्त नट घट्ट करण्यासाठी आणि नंतर जोडले जाण्यासाठी मनुष्यबळ खूपच कमी आहे आणखी एक फायदा म्हणजे उच्च शक्तीचे बोल्ट हे रिवेटपेक्षा बरेच मजबूत असतात त्यामुळे बोल्टची संख्या आवश्यकता कमी असेल रिवेटच्या बाबतीत आवश्यक असलेल्या रिवेटची संख्या जास्त असेल आणि त्यामध्ये जर प्लेट्सवर तयार करावयाच्या बोल्टची संख्या जास्त असेल तर परिणामी ताकद वाढते छिद्र घातल्यानंतर प्लेटचे प्रमाण रिवेटच्या तुलनेत बोल्ट करण्यासाठी खूपच कमी असेल जर बोल्टची संख्या कमी असेल तर साधारणपणे तो रिवेटच्या तुलनेत कमी येतो तर काय आपण पाहतो की आवश्यक छिद्रांची संख्या कमी असेल आणि निव्वळ प्रभावी क्षेत्र रिवेटच्या तुलनेत जास्त असेल म्हणूनच रिवेटच्या तुलनेत बोल्ट जोडणी साठी शक्ती जास्त असेल मग येथे रिवेट किंवा रिवेट किंवा वेल्ड बोल्टिंग ऑपरेशनच्या उलट बोल्टिंग ऑपरेशन खूप वेगवान आहे हे खूप वेगवान आहे कारण तुम्ही फक्त जा आणि नट घट्ट करा आणि नंतर बोल्टिंग ऑपरेशन खूप अलगद होईल वेल्डिंग जॉइंट च्या बाबतीत रिवेटिंग इन रिवेटमधील हॅमरिंग आवाजाच्या उलट देखील आवाज तयार केले जाते परंतु बोल्टिंगच्या बाबतीत कोणताही आवाज होत नाही आणि ही एक थंड प्रक्रिया आहे म्हणून तेथे वेल्डिंगच्या बाबतीत देखील रिवेटिंग किंवा वेल्डिंग केसप्रमाणे आग लागण्याचा धोका नाही त्यामुळे आगीचा धोका नाही आणि बोल्ट जोडणीचा आणखी एक मोठा फायदा आपल्याला आढळतो तो म्हणजे हा बोल्ट सदोष बोल्टिंग किंवा नुकसान झाल्यास सहजपणे बदलले किंवा पुन्हा कडक केले जावे रिवेट जोडणी किंवा वेल्ड जोडणीच्या उलट अपघात किंवा धोक्यांमुळे बोल्ट जोडणीत काहीतरी गडबड असल्याचे आढळल्यास आपण जोडणी काढून टाकू शकतो जोडणी आपण बोल्ट बदलू शकतो किंवा आपण बोल्ट पुन्हा कडक करू शकतो मग आपण शोधू शकतो ज्याद्वारे आपण वास्तविक स्ट्रेंथ शोधू शकतो आता निश्चितपणे त्याचे काही तोटे आहेत ते काय आहेत ते पाहूया एक वास्तूशास्त्रीय आहे अर्थात रिवेट जोडण्यामधे वास्तूशास्त्रीयदृष्ट्या दिसण्यायोग्य असल्या तर ते तसे नाही शिफारस करण्यायोग्य आहे कारण ते निस्तेज दिसते म्हणून वास्तुशास्त्रीय स्वरूपाच्या बाबतीत आपल्याला ते करावे लागेल कधीकधी जोडणी करताना विचार करा जेणेकरून बोल्ट जोडणीच्या बाबतीत तोटा होईल आणि बोल्ट जोडण्यांची ताकद कमी असते एक्सियल टेन्शन मधे एकूण निव्वळ क्षेत्र कमी असते कारण निव्वळ क्षेत्र कमी होत आहे मग कंपनशील लोड खाली जर जोडण्या सैल झाल्या तर ताकद कमी होते बोल्ट जोडणीच्या बाबतीत ही एक मोठी गैरसोय आहे की कंपनशील भाराखाली नट सैल होतो आणि त्यामुळे ताकद कमी होणार आहे अनफिनिश्ड बोल्टची स्ट्रेंथ कमी आहेत एकसमान व्यास नसल्यामुळे स्ट्रेंथ हा आणखी एक डिसएडव्हांटेज आहे की अपूर्ण बोल्टची स्ट्रेंथ कमी आहे म्हणून आपल्याला अधिक संख्या आवश्यक आहे बोल्ट म्हणजे छिद्रांची संख्या जास्त आणि छिद्रांची संख्या जास्त म्हणजे छिद्रांची ताकद कमी तर स्ट्रेस मधे प्लेटचे निव्वळ क्षेत्र असेल प्लेट कमी होईल त्यामुळे प्लेटची ताकद कमी होईल आता बोल्टच्या प्रकारांकडे येऊया बोल्टचे प्रकार कोणते आहेत आपण बोल्टचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करू शकतो ज्या प्रकारे आपण करू शकतो त्या सामग्री आणि ताकदीनुसार सामग्री आणि ताकदीनुसार याचे सामान्य संरचनात्मक बोल्ट आणि उच्च शक्तीचे स्टील बोल्ट असे वर्गीकरण आपण करू शकतो पण शँकच्या प्रकारानुसार आपण तीन प्रकारचे बोल्ट बनवू शकतो म्हणजे तुम्ही तीन प्रकारच्या बोल्टचे वर्गीकरण करू शकता एक अन फिनिश्ड किंवा दुसरा काळा बोल्ट बोल्ट फिरवला आहे आणि दुसरा उच्च शक्तीचा घर्षण पकड बोल्ट आहे हे खूप महत्वाचे आहे उच्च स्ट्रेंथ चा घर्षण ग्रिप बोल्ट सामान्यतः जास्त भार असल्यास आणि आपल्याला कमी गरज असल्यास वापरला जातो छिद्रांची संख्या कमी बोल्टची संख्या तर आपल्याला HSFG बोल्टसाठी जावे लागेल मग पीच आणि धाग्याच्या योग्यतेनुसार आपण मानक पीच बोल्ट बारीक पीच वापरू शकतो बोल्ट आणि खडबडीत पिच बोल्ट या तीन प्रकारच्या बोल्ट म्हणजे पिचचे वर्गीकरण केले जाऊ शकते हेड आणि नटच्या आकारानुसार आपण चौरस बोल्ट किंवा षटकोनी बोल्ट स्क्वेअर बनवू शकतो बोल्ट म्हणजे वरचा भाग चौरसाकृती आणि षटकोनी बोल्ट असल्यास हे षटकोनी बोल्टचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे जर आपण येथे पाहिले तर आपल्याला दिसेल की त्यात तो आहे या प्रकरणात स्थळांची संख्या सहा आहे आता बोल्ट जोडणीची रचना करण्यापूर्वी आपल्याला काही शब्दावलीतून जावे लागेल चला बघूया ठीक आहे फक्त ही स्लाइड मला दाखवायची नाही कृपया ती काढून टाका रचना प्रक्रिया वापरण्यापूर्वी आपल्याला काही शब्दावली माहित असणे आवश्यक आहे रिवेट आणि बोल्टसारख्या बोल्ट जोडण्यांच्या बाबतीत काही संज्ञा पीचच्या अंतरासारख्या वापरल्या जातात गेज अंतर काठ अंतर शेवटचे अंतर बोल्ट होल एकूण व्यास नाममात्र व्यास तर त्या गोष्टी चित्रात येतील तर त्या काय आहेत ते आपण पाहू जर दोन प्लेट्स एकत्र जोडल्या गेल्या असतील तर उदाहरणार्थ ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी आहे प्लेट जोडलेली आहेत आता ती एकतर बोल्टने जोडलेली आहेत किंवा रिवेट म्हणून कदाचित हे अशा प्रकारे जोडलेले आहे की ही बोल्टची स्थिती आहे आणि आपण ते पाहू त्या बोल्टची स्थिती एकतर नियमित किंवा झिगझॅग असते त्यानुसार आपण साधन बनवू शकतो आपण झिग झॅग बोल्टिंग किंवा प्लेन बोल्टिंग किंवा चेन बोल्टिंग कधीकधी डायमंड बोल्टिंग असे नाव देऊ शकतो आता या दोन प्लेट्सच्या या अंतरावरील आच्छादित भागाला येथे लॅप अंतर म्हणतात जर तुमच्याकडे शक्ती P असेल आणि जर तुमच्याकडे शक्ती P असेल तर या अंतराला ओव्हरल्यापिंग म्हणतात अंतराला लॅप अंतर म्हणतात आता पीच म्हणजे मध्य ते मध्य शेजारच्या बोल्टचे अंतर म्हणजे शेजारच्या बोल्ट किंवा रिवेट्सचे मध्य ते मध्य स्ट्रेस च्या दिशेने मोजलेले अंतर होय याचा अर्थ या दिशेने फोर्सेस आहेत म्हणून या दिशेने या अंतराला पीच पी म्हणतात बरोबर त्याचप्रमाणे स्ट्रेस च्या दिशेने लंब हे अंतर आहे त्याला गेज डिस्टन्स म्हणतात बरोबर आता पीच आणि गेज पीच दरम्यानचे अंतर म्हणजे दोघांमधील अंतर यात फरक आहे स्ट्रेस् आणि मोजमापाच्या अंतराच्या दिशेने सलग रिवेट किंवा बोल्ट म्हणजे मोजमापाचे अंतर मध्य ते मध्य दरम्यानचे अंतर दोन रिवेट किंवा बोल्टच्या स्ट्रेस ला लंब आहे आता या अंतराला एंड डिस्टन्स म्हणतात आणि या अंतराला एज म्हणतात म्हणजे याचा अर्थ स्ट्रेस च्या दिशेने सर्वात बाहेरील रिवेट केंद्र आणि त्याच्या काठाला समांतर आहे या दोघांमधील अंतराला अंतिम अंतर आणि लंब असे म्हणतात स्ट्रेस् साठीचे अंतर जर आपण याचा विचार केला तर त्याला एज अंतर म्हणतात आता तर पीचचे अंतर आणि काठावरील अंतर किती असेल म्हणून आपल्याकडे काय आहे ते पाहावे लागेल हे व्यक्त केलेले किमान पीचचे अंतर म्हणजे आय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 5 पट रिवेटच्या नाममात्र व्यासाच्या किंवा बोल्टच्या 2 5 पट नाममात्र व्यासाच्या रिवेट किंवा बोल्टची जी किमान पीच आहे ही किमान पीच का आवश्यक आहे कारण आपल्याला या रिवेट्समध्ये पुरेशी जागा हवी आहे किंवा बोल्ट घट्ट करण्यासाठी जेणेकरून तो ओव्हरलॅप होणार नाही म्हणून किमान पीच घट्ट करणे आवश्यक आहे बोल्ट योग्यरित्या आणि ते खूप जवळ असल्यास दोन बोल्टमधील बेअरिंग फेल्युअर टाळण्यासाठी आपल्याला एक निर्दिष्ट करणे आवश्यक आहे किमान पिच आणि कोड हे 2 5d निर्दिष्ट केले आहे मग आपण जास्तीत जास्त पीचवर येऊया जास्तीत जास्त पीच म्हणजे काय आणि ती आवश्यक आहे जास्तीत जास्त जोडणीची लांबी कमी करण्यासाठी चेंडू पुरेसा जवळ ठेवणे इष्ट आहे आणि गुसेट प्लेट म्हणजे मी दर्शविल्याप्रमाणे जर आपल्याकडे एका बिंदूवर जोडणारे वेगवेगळे भाग असतील तर आपल्या कडे गुसेट प्लेटपेक्षा जास्त पीच चे अंतर आहे त्यासाठी हे अधिक आवश्यक असेल गुसेटसाठीची सामग्री आपल्याला नको असेल त्यापेक्षा जास्त असेल म्हणूनच आपण पीच बनवण्याचा प्रयत्न करू अंतर शक्य तितके कमी परंतु किमान पीच पेक्षा कमी नाही तर ही कमाल पीच या कलमातील कलम 10 3 मध्ये दिलेल्या कोडमध्ये देखील परिभाषित केले आहे की जास्तीत जास्त पिच काय आहे हे तेथे परिभाषित केले पाहिजे तर ही कमाल पीच कोडमध्ये परिभाषित केली आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की ती 16t किंवा 200 असावी पीच मधील टेन्शन हे 16t किंवा 200 मिमी असावी आणि ती त्यापेक्षा कमी असावी 12 टी किंवा 200 मिमी कॉम्प्र्शन ही पीच आहे हे दोन कोन्जुगेटिव बोल्टमधील अंतर आहे कोन्जुगेटिव बोल्ट परंतु या ठिकाणी दोन लगतच्या बोल्टमधील अंतर हे कोन्जुगेटिव आहे बोल्ट आणि लगतच्या दोन बोल्टच्या बाजूच्या बोल्टच्या पीचमधील अंतर 32 टनांपेक्षा कमी असेल किंवा 300 जे कमी असेल ते ठीक आहे जे कमी असेल तर यात पीच ठरवावी लागेल म्हणून एखाद्या भागाची रचना करताना असे म्हणा की लॅप जॉइंटला आपल्याला अशा प्रकारे बोल्ट प्रदान करणे आवश्यक आहे की ते कोडल तरतुदीचे पालन करते याचा अर्थ जास्तीत जास्त पीच आणि किमान पीचची मर्यादा कायम ठेवावी लागेल रिवेटसाठी पुढील किमान एज अंतर किमान धार आता मी रिवेटसाठी येईन आणि नंतर मी बोल्टसाठी येईन हे बोल्टसाठी खरे आहे तर रिवेटसाठी किमान एज अंतर म्हणजे दिलेले 1 5d जेथे डी हा उजव्या बाजूच्या रिवेटचा नाममात्र व्यास आणि म्हणून एकूण व्यास आहे हा सांगितलेल्या रिवेटचा नाममात्र व्यास आहे ज्याला लहान डी आणि एकूण व्यास म्हणतात रिवेटच्या बाबतीत छिद्र व्यास प्रत्यक्षात आहे ज्याला कॅपिटल डी म्हणतात आणि हे कॅपिटल आहे का D 25 मिमी पेक्षा कमी असेल तर डी 25 पेक्षा कमी असेल आणि डी अधिक 2 मिमी 25 पेक्षा ज्यास्त असेल किंवा 25 मिमीच्या बरोबरीने असेल 1 मधील पूर्वीच्या कोडमध्ये IS 8001984 मध्ये दिले आहे कोड उपलब्ध होते म्हणजे 1984 जे त्या वेळी कार्यरत स्ट्रेस पद्धतीवर आधारित होते कोडने नाममात्र व्यास म्हणून एकूण व्यास आणि नाममात्र व्यासासाठी 1 5 प्रदान केला आहे 25 पेक्षा कमी आणि जर ते 25 मिमी पेक्षा जास्त असेल तर ते डी अधिक 2 आहे म्हणजे क्लिअरन्स 2 मि म्हणून घेतले आता बोल्टच्या बाबतीत बोल्टसाठी किमान आणि कमाल एज अंतर आणि शेवटचे अंतर आहे कलम 10 3 मध्ये किमान आणि कमाल एज अंतर आणि अंतिम अंतर दिले आहे आता येथे जो स्ट्रेस आहे तो असे सांगतो की किमान एज किंवा शेवटचे अंतर जे 1 7 पटिने छिद्राचा व्यास d होल dh म्हणजे छिद्राचा व्यास 1 7 पटीने छिद्र व्यासापेक्षा जास्त असावा आणि हे शिअर किंवा हाताच्या चौकटीच्या कार्टेजच्या बाबतीत आहे हे शिअर किंवा ह्याँड फ्रेम कार्टजेस आणि ते गुंडाळलेल्या बाबतीत छिद्राच्या व्यासाच्या 1 5 पटीपेक्षा यंत्राची ज्योत मोठी असावी त्यामुळे वेगवेगळ्या प्रकरणांसाठी किमान एज अंतर एकतर 1 7 गुणिले dh किंवा 1 5 गुणिले dhअसे परिभाषित केले जाते आणि कमाल एज अंतर जास्तीत जास्त एज अंतर परिभाषित केले आहे ते कमी असावे एप्सिलॉनमध्ये 12 t पेक्षा जास्त जेथे एप्सिलॉन 250 बाय fy गुणिले होल पॉवर ही अर्धा टी जाडी आहे पातळ भाग टी म्हणजे पातळ भागाची जाडी आणि काठावरील कमाल अंतर असावे या 12 t पेक्षा जास्त नसणाऱ्या एप्सिलॉन आणि एप्सिलॉनची गणना स्टीलच्या गुणधर्मांवरून केली जाऊ शकते

आता आणखी एक संज्ञा जी आपण आधीच वापरली आहे ती चर्चेत येईल ती म्हणजे बोल्ट होल बोल्ट होल म्हणजे जोडणी करण्यासाठी बोल्ट घालणे आकर्षित करणे आवश्यक आहे स्टीलच्या सदस्यांमधील आणि या बोल्टच्या छिद्राचा तपशील कलम 10 1 टेबल 19 मध्ये दिला आहे बोल्टला होल देण्यात आला आहे म्हणजे तो दांडाच्या व्यासावर अवलंबून असतो म्हणजे बोल्ट व्यासाचा नाममात्र व्यास जर हा d असेल तर नाममात्र व्यास 12 ते 14 असेल तर मानक क्लिअरन्स म्हणजे छिद्र मानक क्लिअरन्स 1 मिमी असेल याचा अर्थ बोल्ट होल हा बोल्ट व्यासाचा आणि छिद्रांचा क्लिअरन्स आहे तुम्ही त्या संकेताचा संदर्भ घेऊ शकता जिथे या तक्त्याचे वर्णन अतिशय बारकाईने केले गेले आहे आता वेगवेगळ्या प्रकरणांसाठी हे छिद्र साफ करणे यासारखे वेगळे असेल प्रमाणित क्लिअरन्ससाठी ते ओव्हर साइटसाठी 1 मिमी आहे छोट्या स्लॉटसाठी 3 मिमी आहे 3 मिमी 4 मिमी आणि लांब स्लॉटसाठी ते आहे 2 5 गुणिले d जेथे d हा बोल्टचा व्यास आहे त्याचप्रमाणे 16 ते 22 पर्यंतच्या बोल्ट व्यासाच्या बाबतीत ही प्रमाणित क्लिअरन्स 2 मिमीपेक्षा जास्त आहे असल्यास साइट 4 मि ची छोटी स्लॉट आहे आणि सर्व प्रकरणांसाठी ती 2 5 d लांब स्लॉट आहे नंतर बोल्टच्या 24 मिमी व्यासासाठी मानक क्लिअरन्स 6 आहे आणि छोट्या स्लॉटसाठी ते 8 आहे आणि लांब स्लॉटसाठी 2 5d आणि जर व्यास त्यापेक्षा मोठा असेल तर 24 मिमी नंतर ते 3 आहे मानक क्लिअरन्स 3 मानले जाते म्हणजे संपूर्ण व्यास मानकासाठी 24 अधिक 3 वेळा ते 27 असेल त्याचप्रमाणे ओव्हर साइटसाठी ते 8 आहे छोट्या स्लॉटसाठी ते 10 असेल आणि लांब स्लॉटसाठी ते 2 5d असेल तर अशा प्रकारे बोल्ट होल आहे त्याची गणना केली जाईल त्यामुळे बोल्टची गणना करताना बोल्टच्या ताकदीची गणना करण्यासाठी हे तपशील आवश्यक आहेत अपयशाचे कोणते प्रकार समोर येत आहेत आणि ते वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत हे आपण पाहू शकू अपयशाचा प्रकार हा पीचच्या काठापासूनचे अंतर बोल्टचा संपूर्ण बोल्ट व्यास इ आवश्यक असेल त्यामुळे त्या गोष्टी सुरू करण्यापूर्वी आपल्याला या संज्ञांची जाणीव असली पाहिजे मी हे व्याख्यान संपवतो धन्यवाद